"कम्प्युटर न्यूमरिकल कंट्रोल ऑफ मशीन टूल्स अंड प्रोसेस" या ऑनलाइन कोर्समधील 14 व्या व्याख्यानात आपले स्वागत आहे तर येथे आपण कर्वीलिनीअर इंटरपोलेटर्सबद्दल चर्चा करणार आहोत ज्यात वर्तुळाकार इंटरपोलेटर आणि जर तुम्हाला वर्तुळ नसलेल्या परंतु निश्चितपणे सरळ रेषा नसलेल्या वक्र बाजूने फिरायचे असेल तर कर्वीलिनीअर इंटरपोलेटर देखील असतील त्यामुळे इंटरपोलेशनसाठी हा अधिक सामान्य दृष्टीकोन आहे तर जर तुम्हाला ते करायचे असेल तर "ifs" आणि "buts" काय आहेत आणि इत्यादी कोणत्या गोष्टींबद्दल आपण जागरूक असले पाहिजे आणि त्याआधी मी काही प्रश्नांवर एक छोटी चर्चा देखील समाविष्ट केली आहे ज्यावर मी मागील व्याख्यानात चर्चा करू शकलो नाही मी फक्त त्या समस्या तुम्हाला वाचून दाखवेन आणि तुम्ही त्या स्वतः करू शकता कारण ते अत्यंत सोपे आहेत ज्या चर्चा झाल्या आहेत त्याच्या अनुषंगाने या समस्या तर्कशुद्ध आहेत आणि वर्गात सोडवलेल्या मागील संख्यात्मक समस्यांचे तर्क देखील वापरता येतील 15 व्या व्याख्यानात मी मागील 4 व्याख्यानातील बहु निवडक प्रश्न आणि त्यांची उत्तरे यावर चर्चा करेन त्यात G आणि M कोड प्रोग्रामिंग समाविष्ट आहे त्यामध्ये संगणक सहाय्यित ऑफ लाइन प्रोग्रामिंग नंतर रेखीय इंटरपोलेशन आणि या व्याख्यानाचा हा विशिष्ट विषय समाविष्ट आहे जो कर्वीलिनीअर की वक्रीय प्रक्षेपण आहे या सर्व 4 विषयांवर मी 15 व्या व्याख्यानात प्रश्नांची चर्चा करणार आहे तर चला सुरुवात करूया मला मागील वर्गात ज्या समस्यांबद्दल चर्चा करायची होती त्यापैकी ही एक समस्या होती म्हणून मी हे तुमच्यावर सोडणार आहे आणि फक्त हा प्रश्न वाचणार आहे तुम्ही एस्केलेटर बनवणाऱ्या कंपनीत सामील झाले आहे एस्केलेटर तयार केले जात आहेत जेथे प्राइम मूव्हर एक स्टेपर मोटर आहे जी डिजिटल डिफरेंशियल अॅनालायझरमधून पल्स मिळवते त्यामुळे स्टेपर मोटरला DDA कडून पल्स मिळत आहेत आणि DDA ला X 13 आणि n 5 आहेत X ही संख्या आहे जी DDA च्या काउंटरमध्ये ठेवली जाते आणि काउंटरमध्ये 5 बिट्स आहेत त्यामुळे त्यात जास्तीत जास्त संख्या असू शकते 25 1 त्यामुळे या विशिष्ट कॉन्फिगरेशनमध्ये ते स्टेपर मोटरला निश्चित दराने पल्स पाठवत आहे आणि f पल्स फ्रिक्वेन्सी आहे जी डीडीएला इनपुट केली जाते आहे डीडीए f फिक्वेन्सी च्या पल्स ट्रेनद्वारे चालविली जाते एका ग्राहकाची इच्छा आहे की तुम्ही एस्केलेटरचा वेग सध्याच्या वेगाच्या 1332 पर्यंत कमी करावा म्हणून तो X 13 आणि n 5 ने जो सध्याचा वेग स्थापित करत होता तो तुम्ही आणखी कमी करून त्याच्या 1332 पर्यंत कमी करावा अशी ग्राहकाची इच्छा आहे तुम्ही ते कसे कराल आणि कोणत्याही गिअरबॉक्सेसना अनुमती नाही त्यामुळे तुम्ही एखादा उपाय देऊ शकता जसे की तुम्ही वेगळा DDA वापरू शकता किंवा तुम्ही या विशिष्ट DDA मध्ये X चे मूल्य बदलण्याचा प्रयत्न करू शकता किंवा तुम्ही आणखी एक DDA जोडू शकता म्हणून मी तुम्हाला संभाव्य उपाय सांगतो जे तुम्ही प्रदान करू शकता यापैकी सर्व उपाय काम करणार नाहीत परंतु तुम्ही एक प्रयत्न करू शकता सध्याच्या DDA मधील X क्रमांक बदलणे मालिकेत दुसरा DDA जोडणे किंवा या DDA च्या जागी आणखी एक DDA करणे ठीक आहे कृपया हे 3 उपाय वापरून पहा आणि कदाचित पुढील व्याख्यानात मी या प्रॉब्लेम मॉडेलवर MCQ म्हणून एक प्रश्न डिझाइन करू शकतो पुढे प्रायोगिक सेटअपमध्ये 2 मोटर्स आहेत ज्यांच्या वेगाचे गुणोत्तर नेहमी 35 असावे हे DDAs वापरून कसे केले जाऊ शकते तर याचा विचार करा की तुम्ही काही प्रयोगाचा सेटअप करत आहात ज्यामध्ये 2 मोटर्स आहेत त्यांचे प्रति मिनिट रोटेशन त्यांचे एक निश्चित गुणोत्तर आहे जर तुम्ही गिअरबॉक्सच्या मदतीने त्यांचे काही तरी निश्चित रोटेशन रेशो स्थापित केले जेणेकरून तुम्हाला गिअरबॉक्सच्या गुणोत्तरामध्ये बदल हवा असल्यास तुम्हाला बाजारातून आणखी एक गियरबॉक्स खरेदी करावा लागेल जो की खूप महाग आहेत आणि मग जुना गिअरबॉक्स काढून टाकून नवीन लावावा लागेल समस्या अशी आहे असे बदल खूप महाग आहेत आणि म्हणून समस्येमध्ये आपण सूचना करत आहोत दुसरा DDA ठेवण्याची DDA चा वापर समस्या सोडवण्यासाठी करा जेणेकरून तुम्हाला भिन्न गुणोत्तर हवे असल्यास एकतर त्या DDA मध्ये तुम्ही काही बदल करू शकता किंवा तुम्ही हे DDA काढून टाकू शकता आणि तुमचा उद्देश पूर्ण करण्यासाठी दुसरा नवीन ठेवू शकता ठीक आहे तर ही समस्या आहे म्हणजेच आपण ज्या मूलभूत DDA वर चर्चा केली आहे त्यावरून या प्रकारच्या कॉन्फिगरेशनने डिसीलेरेटर बनवण्याची नेहमीच शक्यता असते हे कॉन्फिगरेशन काय आहे हे कॉन्फिगरेशन दर्शवते की डीडीएमध्ये एक इनपुट फिक्वेन्सी येत आहे आणि डीडीए त्या काउंटरमध्ये ठेवलेल्या काही संख्येशी संबंधित आउटपुट फिक्वेन्सी पाठवत आहे इनपुट फ्रिक्वेन्सी पॉइंटवर येणार्या प्रत्येक पल्समुळे काउंटरमधील संख्या स्वतःमध्ये जोडली जाते अशावेळी जर आपल्याला आउटपुट पल्सचे दर आपोआप वेळेत कमी व्हावेत असे वाटत असेल तर त्या बाबतीत अशी तरतूद आहे की बाहेर निघणाऱ्या आउटपुटच्या समांतर ते जे काही उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे ते देखील काउंटरच्या इनपुट क्लॉक पॉइंटला परत दिले जाऊ शकते कोणत्या प्रकारे जसे आपल्याकडे डाउन काउंटर आहेत त्याचप्रमाणे डीडीएच्या आत असलेल्या या काउंटरमध्ये अप काउंटिंग पॉइंट आणि डाउन काउंटिंग पॉइंट देखील आहेत या क्षणी ते डाउन काउंटिंग पॉईंटवर जोडलेले दाखवले आहे जेणेकरून प्रत्येक पल्स जी डीडीए मधून आउटपुट म्हणून बाहेर येत आहे ती देखील काउंटरमध्ये दिली जाते आणि शेवटी ते काय करेल या कॉन्फिगरेशनमध्ये याचा अर्थ आम्हाला काउंटरच्या आत X चे मूल्य कमी करणे किंवा डाउन काउंटिंग करणे असा अपेक्षित आहे त्यामुळे X खाली गेल्यास शेवटी आउटपुटची फिक्वेन्सी ती देखील खाली जाईल आणि हे अगदी सहज दाखवता येईल की या प्रकारच्या कॉन्फिगरेशनचा परिणाम एक्सपोनेंशील घट होईल जर आपल्याकडे एक्सपोनेंशीलय घसरण असेल तर आपण अशा संचाने अनेक गोष्टी साध्य करू शकतो ठीक आहे चला तर मग सर्कुलर इंटरपोलेटर्सवर आमची चर्चा पूर्ण करूया वर्तुळाकार इंटरपोलेटर ते लिनिअर इंटरपोलेटर्सपेक्षा काहीसे वेगळे असतात हे त्यांचे कॉन्फिगरेशन आहे उदाहरणार्थ आपण पाहिले आहे की फीड DDAला इनपुटवर सिस्टममध्ये पल्स रेट येत आहे आणि हे मूलभूत कॉन्फिगरेशन होते तेच राहते लिनिअर इंटरपोलेटरसाठी जे काही होते तेच वर्तुळाकार इंटरपोलेटरसाठी आहे जे काही होते आहे ते प्रणाली घड्याळाच्या रूपात येत आहे म्हणजे सिस्टम क्लॉक कडून ज्या काही पल्स ची फिक्वेन्सी येत आहे तीच पल्स येथेही येत आहेत मग वेगळे काय आहे फीड DDA मध्ये पूर्वी S हा शब्द आत टाकला होता तो आता बदलला आहे ते काय आहे ते आता 10 VR च्या बरोबरीचे आहे जेथे R ही कट होत असलेल्या आर्कची त्रिज्या आहे जर एक विशिष्ट त्रिज्या त्रिजेचा वर्तुळाची आर्क असेल तर त्याची R त्रिज्या असते जर आपण त्या आर्कच्या बाजूने प्रक्षेपित करत असू तर त्या कंसाची त्रिज्या लक्षात घ्यावी लागते आणि आपल्याकडे वर्तुळाकार प्रक्षेपणाच्या बाबतीत S शब्द 10 VR इतका असतो तर S हा शब्द वेगळा आहे दुसरे काय वेगळे आहे ज्या पल्स फीड DDA मधून आउटपुट होतात आणि ज्या X DDA आणि Y DDA मध्ये जातात त्या वेगळ्या आहेत X DDA आणि Y DDA काउंटर इनपुट पूर्वी X आणि Y होते आणि म्हणून पल्सची फिक्वेन्सी ते कव्हर केल्या जाणार्या वाढीव अंतराच्या प्रमाणात होते जेणेकरून या पल्स ट्रेन्समुळे चालणाऱ्या मोटर्सचा वेग आमच्याकडे असेल हे वेग वाढीव अंतराच्या समानुपातिक आहेत आणि आमच्याकडे विस्थापन त्रिकोणासारखा वेग त्रिकोण होता तथापि या प्रकरणात आपण X ला R×ω×Sinωt ने बदलत आहोत जेथे R ही कट केल्या जाणार्या कमानीची त्रिज्या आहे ω कोनीय वेग आहे आपण स्थिर कोनीय वेगाने वर्तुळाकार प्रक्षेपण करत आहोत आणि म्हणून R×ω×Sinωt X ची जागा घेते आणि R×ω×Cosωt ने Y ची जागा घेतली ठीक आहे मला असे म्हणायचे आहे की तेथे बरेच संयोजन आहेत परंतु हे एक सामान्य संयोजन आहे आणि त्याव्यतिरिक्त आम्हाला आउटपुट पल्सकडून फीडबॅक मिळत आहे जेणेकरून R×ω×Sinωt आणि R ×ω×Cosω वेळेत अद्ययावत होत आहेत जेणेकरून X आणि Y पासून पल्स आउटपुटचे दर ते देखील वेळेत अद्यतनित केले जातील तिथे जर तुमच्याकडे X आणि Y वर येत असलेल्या पल्सचा दर समान असेल तर तुम्ही सरळ रेषा कापणार आहात परंतु जर तुम्ही ते सायनसॉइडली बदलू शकत असाल तर तुम्हाला वर्तुळ मिळू शकते त्यामुळे पल्सची फिक्वेन्सी खूप जास्त होते हळूहळू खाली जाते आणि सर्वात कमी मूल्यावर येते आणि अशा प्रकारे ते X आणि Y वर चढ उतार होत जाते जेथे वर्तुळ कापले जात आहे जेव्हा X उच्च होतो तेव्हा Y कमी होतो Y उच्च होतो X कमी होतो हे आमच्याकडे या दोघांचे वैशिष्ट्यपूर्ण संयोजन आहे हे दर्शविलेल्या फीडबॅकद्वारे साध्य केले जाते आणि फीडबॅकचा प्रकार अगदी डिसेलेटरच्या बाबतीत दर्शविला होता तसाच आहे ठीक आहे वेगातून येणार्या पल्सचे दराने काउंटर अद्ययावत केले जातात पण मग या गोष्टीमागे काय तर्क आहे आपण हे का करतो आहोत या सर्व गोष्टी व्युत्पन्न केल्या जाऊ शकतात हे शेवटी नमूद केलेल्या संदर्भामध्ये आधीच उल्लेखित आहे म्हणून आपण या अभिव्यक्तींच्या विस्तृत व्युत्पत्तीकडे जात नाही परंतु रेखीय इंटरपोलेटर कडून या मूलभूत बदलांच्या ज्ञानाच्या सहाय्याने आपण हे विशिष्ट मूलभूत चांगले कार्य करू शकतो

जर तुम्ही या बिंदूपासून सुरुवात करत असाल आणि तुम्ही या विशिष्ट बिंदूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असाल तर हा R आहे आणि हा Sinωt आणि R Cosωt आहे त्यामुळे मूलभूत लांबीच्या युनिट्समध्ये ही मूल्ये ठीक आहेत ती इंटरपोलेटरमध्ये दिली जातात आणि ती वेळेत अपडेट होतात म्हणजे समजा तुम्ही या विशिष्ट टप्प्यावर पोहोचला आहात म्हणून हे R Sinωt चे सध्याचे मूल्य आहे हे R Cosωt चे सध्याचे मूल्य आहे तर R Sinωt वाढला आहे R Cosωt कमी झाला आहे या मूल्यापासून ते R Cosωt या लहान मूल्यावर आले आहे त्यामुळे हे ठीक आहे की जर तुम्ही दुसऱ्या चतुर्थांश च्या दिशेने कट करत असाल तर R Sinωt वाढत जाईल आणि R Cosωt कमी होत जाईल त्यामुळे या सेगमेंटमध्ये आणि तुम्ही घड्याळाच्या दिशेने फिरत असताना तीच गोष्ट घडू शकत नाही त्यामुळे तुम्ही इतर काही विभागात फिरत असताना आणि कदाचित घड्याळाच्या उलट दिशेने फिरत असताना तुम्हाला हेच संयोजन नेहमी ठीक मिळणार नाही पण असेच घडते आधी आतील क्रमांक मूलभूत लांबीच्या युनिटमध्ये ठेवतो आणि ते वेळेत सतत अपडेट होत जातात त्यामुळे ही संख्या जसे तुम्ही लक्ष्याकडे जाता तशी मोठी होत जाते जसे जसे तुम्ही लक्ष्यापर्यंत पोहोचता तसे RCosωt लहान होत जाते ठीक आहे त्यामुळे हे या पद्धतीने कार्य करते आणि वेळेच्या कोणत्याही टप्प्यावर जेव्हा हा बिंदू गाठला जातो तेव्हा हा परिणामी वेग V आहे आणि हे 2 वेग घटक आहेत आणि त्या विशिष्ट इंटरपोलेटरचा आउटपुट पल्स रेट तंतोतंत या मूल्य सारखा आहे ठीक आहे त्यामुळे आउटपुट पल्स रेट ते कंट्रोल लूपला दिले जातात त्याच वेळी ते परत देखील दिले जातात जेणेकरुन ते RSinωt आणि R Cosωt ची मूल्ये अपडेट करतात हे असेच कार्य करते आता परत येताना आपण सरळ रेषा आणि वर्तुळे कापण्याऐवजी सामान्य अशा काही गोष्टींवर चर्चा करूया आपण आणखी काही करू शकतो का आणि त्या व्यतिरिक्त आपण नेहमी हार्डवेअर इंटरपोलेटर वापरतो का सॉफ्टवेअर इंटरपोलेटर नावाचे काही आहे का हो आहे सॉफ्टवेअर इंटरपोलेटर बरेच आहेत आणि सॉफ्टवेअर इंटरपोलेटर उदाहरणार्थ संदर्भ पल्स इंटरपोलेटर एक प्रकारे ते हार्डवेअर इंटरपोलेटरच्या कार्याची नक्कल करतात हार्डवेअर इंटरपोलेटर्स मध्ये अनुक्रमे X DDA आणि Y DDA कडे जाणार्या फीड DDA चा ओव्हरफ्लो असतो आणि त्या बदल्यात ते ओव्हरफ्लो पल्स तयार करतात आणि या ओव्हरफ्लो पल्स कंट्रोल लूपवर पाठवल्या जातात त्याचप्रकारे आपण सॉफ्टवेअर प्रोग्रामचे कार्य करू शकतो ज्यामध्ये नियंत्रण प्रथम फीड सबरूटीनमध्ये काही प्रकारचे व्हर्च्युअल अॅडिशन करत असते जेव्हा ते एका विशिष्ट मर्यादेवर ओव्हरफ्लो होते तेव्हा ते X सबरूटीन आणि Y सबरूटीनकडे जाते आणि तेथे देखील एडिशन केली जाते आणि ते संबंधित आउटपुट तयार करतात आणि नंतर ओव्हरफ्लो झाल्यास X किंवा Y मोटरला एक पल्स पाठविली जाते जे काही केस असेल त्यामुळे सॉफ्टवेअरच्या बाबतीत काही घडामोडी घडतात सॉफ्टवेअरच्या बाबतीत फायदा असा आहे की हार्डवेअर इंटरपोलेटरचा आकार नेहमी स्थिर असतो सॉफ्टवेअर इंटरपोलेटरमध्ये असे निर्बंध नाहीत हार्डवेअर इंटरपोलेटर मध्ये तुम्हाला इंटरपोलेटरचा आकार नेहमी 2n 1 असावा लागतो सॉफ्टवेअर इंटरपोलेटर्सच्या बाबतीत असे निर्बंध नाहीत त्यामुळे बर्याच प्रकरणांमध्ये आपण सॉफ्टवेअर इंटरपोलेटरमध्ये खूप लवचिकता आणू शकतो आणि अशा प्रकारे आपल्याकडे संदर्भ पल्स इंटरपोलेटर सॉफ्टवेअरमध्ये काम करतो आणि हार्डवेअर इंटरपोलेटरच्या तत्त्वावर कार्य करतो आणि फक्त रेखीय आणि वर्तुळाकार प्रक्षेपण साध्य करण्याऐवजी आपल्याकडे पॅरामेट्रिक वक्रांसाठी सॉफ्टवेअर इंटरपोलेटर देखील असू शकतात याचा अर्थ काय आहे म्हणून जर माझ्याकडे असा कर्वीलिनीअर असेल जो वर्तुळ किंवा सामान्य भौमितीय वक्रांपैकी कोणताही नसतो असे आपल्याला आढळते लंबवर्तुळ पॅराबोला हायपरबोला इत्यादी परंतु हे पॅरामेट्रिक कर्वीलिनीअर कोणत्याही गणिती स्वरूपापासून मुक्त असतात त्यांना कधीकधी मुक्त स्वरूप कर्वीलिनीअर असेही म्हणतात आणि समजा कटरची हालचाल त्यांच्या बाजूने व्हायला हवी आहे अशा परिस्थितीत आमच्याकडे इंटरपोलेटर देखील आहेत आणि हे इंटरपोलेटर ऑफलाइन तसेच ऑनलाइन देखील काम करू शकतात आता याचा अर्थ काय इंटरपोलेटर जे ऑफलाइन काम करत आहे याचा अर्थ असा आहे की मशीनिंगच्या वास्तविक बिंदूपासून दूर तो काही आकडेमोड करत आहे आणि काही बिंदू शोधत आहे ज्याद्वारे कटरला हलवावे लागते आणि हे बिंदू शेवटी मशीनच्या मेमरीमध्ये टाकले जातात म्हणून जेव्हा हे बिंदू मशीनच्या मेमरीमध्ये टाकले जातात तेव्हा मशीन सहजतेने जाते म्हणजे या बिंदूंमधून कटरला नेले जाते आणि जे काही कर्वीलिनीअर मशीन केले जात आहे ते मशीनिंग अगदी सहजपणे करता येते हे ऑफलाइन आहे ऑनलाइन म्हणजे जेव्हा मी वक्रवरील एका विशिष्ट बिंदूवर असतो तेव्हा मी पुढील बिंदूची गणना करण्यासाठी खूप वेगवान रुटीननुसार गणना करतो कारण जर मी एका बिंदूपासून दुस या बिंदूकडे जात असेल आणि अंतर सामान्यत फारच कमी असेल अशा परिस्थितीत माझ्याकडे पुढील बिंदूची गणना करण्यासाठी जास्त वेळ नसतो म्हणून काही अतिशय जलद गणना केली जाते जसे की पुढील बिंदू शोधण्यासाठी काही टेलर सिरीज अॅप्रॉक्सीमेशन वापरतात एकदा पुढील बिंदू सापडला की पुन्हा पुढील बिंदू पुढील बिंदूसाठी गणना होते आणि जर काही त्रुटी सुधारण्यासाठी काही तरतूद असेल कारण जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट स्थानावर जाण्याचा प्रयत्न करत असाल अशावेळी तुमच्याकडून काही तरी चूक होण्याची शक्यता असते आणि फीडबॅक तुम्हाला लक्ष्यापासून या अंतराने दूर असल्याचे सांगत असेल त्यामुळे ऑनलाइन कर्वीलिनीअर इंटरपोलेटरचे हे वैशिष्ट्यपूर्ण कार्य आहे पण 2 प्रकारच्या इंटरपोलेटर्सची शाखा का झाली आहे त्यामुळे साहजिकच ऑफलाइनसाठी काही गैरसोय आणि ऑनलाइनसाठीही काही गैरसोय असावी चला त्याकडे त्वरित नजर टाकूया तर ऑफ लाइन सॉफ्टवेअर इंटरपोलेटरच्या बाबतीत हालचालींच्या वक्रावरील बिंदू काही निकषांच्या वापराद्वारे निवडले जातात तर याचा अर्थ काय आहे एक विशिष्ट अनियंत्रित कर्वीलिनीअर आहे आणि त्यावर मी काही विशिष्ट बिंदू निवडतो जे मला हलवायचे आहे उदाहरणार्थ कटरच्या वास्तविक मार्गाची विभागणी आपण पाहू शकतो ठीक आहे कटर नेहमी सरळ रेषांमध्ये फिरत असतो मला असे म्हणायचे आहे की ते कर्वीलिनीअर रेषांना लहान सरळ रेषांमध्ये विभागून कर्वीलिनीअर गती अंदाजे करते मी पटकन एक चित्र काढतो आणि तुम्हाला एक उदाहरण दाखवतो किंवा माझ्याकडे इथे उदाहरण आहे का हा कर्वीलिनीअर मार्ग ठीक आहे हा तो मार्ग आहे जो कटरने आदर्शपणे घेतला पाहिजे तो एक पॅरामेट्रिक कर्वीलिनीअर आहे म्हणून हा विशिष्ट पॅरामेट्रिक कर्वीलिनीअर आमचे ध्येय आहे या विशिष्ट मार्गावर जाणारे एक साधन असावे पण साधन फक्त सरळ रेषेत हलू शकते ते असे हलते आहे हा साधनाचा मार्ग आहे तो या मार्गाने जातो मग तो या मार्गाने जातो नंतर तो या मार्गाने जातो म्हणून हे साधनाचे मार्ग आहेत तथापि तेथे एक विचलन आहे जर साधन सरळ रेषेच्या भागांवर जात असेल आणि आदर्शपणे घ्यायचा मार्ग कर्वीलिनीअर असेल तर तुम्ही विचलन टाळू शकत नाही तर आपण पाहतो की हे विभाग जे साधन मार्ग तयार करत आहेत ते असमान विभाग आहेत आणि हे विचलन जे दाखवले आहेत ते समान आहेत असे का हे अनियंत्रितपणे घडत नाही परंतु हेच आपण करण्याचा प्रयत्न करतो किमान मला असे म्हणायचे आहे की ही विचलनांची समानता जी आपण साधण्याचा प्रयत्न करत आहोत पुन्हा एकदा का कारण जेव्हा आपण हे सत्य स्वीकारतो की आपल्याला मार्गापासून दूर जावे लागते आणि नंतर फॉर्म टॉलरन्स मुळे जास्तीत जास्त विचलनाचे एक विशिष्ट मूल्य सांगितले जाते तर समजा आपण म्हणतो की ठीक आहे आपण हे मान्य करतो की साधन विचलित होईल परंतु हे विचलन नेहमी 50 मायक्रॉनच्या बरोबरीचे असावे लक्षात ठेवा समजा ते 50 मायक्रॉनच्या बरोबरीचे असावे असे म्हटल्यास हे लीड्स काय करतात ते पाहू या अशावेळी आपण काय करतो आपण ऑफलाइन संगणकीय प्रणालीमध्ये काही प्रकारची गणना करतो तुमच्याकडे ही सर्व गणना करण्यासाठी वेळ असतो आणि आपण काय करतो आपण एक लक्ष्य सेट करतो आणि आपण ठरवतो हा आहे माझा बिंदू आणि नंतर तुम्ही गणना करा ठीक आहे हे माझे विचलन आहे आणि म्हणून तुम्हाला आढळले की ते 50 मायक्रॉनच्या च्या बरोबरीचे नाही ते 45 इतके असू शकते म्हणून तुम्ही काही प्रकारची पुनरावृत्ती करू शकता याचा अर्थ तुम्ही पुनरावृत्तीने शेवटचा परिणाम वापरू शकता तुमची गणना अद्ययावत करा आणि शेवटी तुम्ही नेहमी या बदललेल्या बिंदूवर प्रथम कटसाठी कटरचा लक्ष्य बिंदू ठेवून 50 मायक्रॉनचे विचलन साध्य करण्याचा प्रयत्न कराल अशा प्रकारे 5 किंवा 6 अशा पुनरावृत्तीनंतर समजा तुम्ही 50 मायक्रॉनच्या विचलनावर पोचलात जे खूप चांगले आहे आणि समजा तुम्हाला या विशिष्ट सेगमेंटची लांबी X इतकी असल्याचे आढळले तर पुढील सेगमेंटसाठी पुन्हा एकदा हे कमाल विचलन आहे आणि समजा की तुम्ही गणनेनुसारहे मॅक्सिमम 50 मायक्रोन कराल आणि दुसरा सेगमेंट तयार कराल आणि त्यामुळे तेथे पूर्णपणे नाही हे एकमेकांच्या समान का असावेत तुम्हाला माहिती आहे ते पूर्णपणे आहेत त्यांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही ते पूर्णपणे अनियंत्रित आहेत आणि म्हणून आपण समजतो की या 2 खंडांची लांबी ते एकमेकांशी समान असणे आवश्यक नाही त्यामुळे माझ्याकडे सेगमेंट 1 सेगमेंट 2 सेगमेंट 3 सेगमेंट 4 येत आहेत आणि ते वेगवेगळ्या लांबीचे आहेत तर माझ्याकडे विचलन 1 विचलन 2 विचलन 3 आणि इतर समान आहेत आणि मी समाधानी आहे विचलन प्रोग्रामरने घातल्याप्रमाणेच आहेत मग हे विभाग समान नसल्यास काय चूक आहे समस्या अशी आहे की जर आपल्याकडे या विभागांची भिन्न मूल्ये असतील तर हे विभाग एकाच वेळेच्या अंतराने कव्हर करावे लागतील का कारण वेगाची मूल्ये मशीनच्या चक्राच्या शेवटी केवळ मशीन नियंत्रणांना दिली जाऊ शकतात मशीनमध्ये निश्चित चक्रांची संख्या असते आणि आपण प्रत्येक मशीन सायकल सुरू झाल्यावर असे गृहीत धरतो आपण त्या विशिष्ट मशीनसाठी वेगाचे भिन्न मूल्य सेट करत आहोत तर या टप्प्यावर असे म्हणा की येथे पहिले मशीन 1st मशीन सायकल सुरू करते आणि ते T सेकंदांचे असते आणि त्यासाठी आपण वेगाचे विशिष्ट गुणोत्तर सेट केले जेणेकरून हा परिणामी वेग असेल T सेकंद संपल्यानंतर आपण दुसरा वेग सेट केला आणि अशा प्रकारे 2T नंतर आपण येथे आहोत आणि आपण अक्षाच्या वेगाचे आणखी एक वेगाचे प्रमाण सेट केले 3T वर आपण आणखी एक सेट केला आतापर्यंत काहीही चुकीचे नाही परंतु समस्या अशी आहे की जर ते भिन्न असतील तर या बिंदूंमधून जाण्यासाठी वेग मूल्य भिन्न असणे आवश्यक आहे कारण आपण वेळ मध्यांतर समान सेट करत आहोत समान वेळेत समान मशिन सायकल अंतराल संपल्यावर मी वेगवेगळ्या दिशांना उपस्थित राहण्यासाठी वेगवेगळे वेग सेट करत आहे पण ही अंतरे वेगळी असल्याने म्हणजे वेगाची मूल्ये ही वेगळी असावीत आता मशीनिंग अचूकतेच्या दृष्टिकोनातून मशीनिस्ट मध्ये येतो तो म्हणेल की जर तुम्ही या चक्रांमध्ये समान फीड वेग सेट केला नाही तर तुम्हाला समस्या येईल ती समस्या काय आहे फीड रेटमध्ये चढ उतार होत असल्याचे तुम्ही म्हटल्यास पृष्ठभागाची समाप्ती सारखीच ठेवता येत नाही म्हणून जर तुमच्याकडे जास्तीत जास्त विचलन नेहमीच घडत असेल जेणेकरुन तुम्ही जास्तीत जास्त कार्यक्षमतेने काम करत असाल अशा परिस्थितीत तुम्हाला या दरम्यान फीड रेट चढ उतार करण्याची परवानगी द्यावी लागेल आणि तुमची पृष्ठभागाची समाप्ती एकसमान नसेल पुढे दर चढउतार व्यतिरिक्त समजा तुम्ही म्हणाल की ठीक आहे मी या विशिष्ट विचलनाची भिन्न मूल्ये सहन करणार आहे ठीक आहे मी या विशिष्ट विचलनाची भिन्न मूल्ये सहन करणार आहे आणि अशा प्रकारे फीड सारखेच ठेवा त्या बाबतीत समोच्च दरम्यान तुमच्याकडे भिन्न समोच्च त्रुटी आहेत एका ठिकाणी तुमच्याकडे 50 मायक्रॉन असतील तर दुसऱ्या ठिकाणी तुमच्याकडे 25 मायक्रॉन असतील जर तुम्हाला वेगवेगळ्या विचलनात कोणतीही समस्या नसेल तर ठीक आहे तुम्ही ते स्वीकारू शकता परंतु तुम्हाला विचलन समान हवे असल्यास तुम्हाला काही फीड रेट चढउतारांना परवानगी द्यावी लागेल दुसरे म्हणजे समोच्च च्या विस्तृत भिन्नता असल्यास मला असे म्हणायचे आहे की जर या कर्वीलिनीअर भागामध्ये खूप उच्च वक्रता आहेत इत्यादी अशा परिस्थितीत समोच्च त्रुटी उद्भवू शकते कारण हे फक्त योग्य खंड लांबीसाठी या विशिष्ट मूल्यापर्यंत विचलन प्रतिबंधित करू शकत नाही त्यामुळे त्यांची समोच्च त्रुटी अनियंत्रित असेल तसेच जर या प्रकारची योजना कार्य करत असेल तर अशा परिस्थितीत आपल्याला मोठ्या प्रमाणात टॉलरन्ससह सहन करावे लागेल आपल्याला टॉलरन्सचे मोठे मूल्य स्वीकारावे लागेल का कारण या पॅरामेट्रिक वळणाच्या विस्तारित लांबीसाठी टॉलरन्स कमी असल्यास आपल्याकडे मोठ्या संख्येने बिंदू असू शकतात म्हणून आपल्याला या सर्व बिंदूंची ऑफ लाइन गणना करावी लागेल आणि त्यामुळे डेटा फाइल आकार खूप मोठा होईल त्यामुळे डेटा फाईलचा आकार मर्यादेत ठेवण्यासाठी सामान्यत आदर्श प्रोफाइलपासून कट प्रोफाइलच्या भिन्नतेचे प्रमाण खूप मोठे आहे मोठ्या टॉलरन्ससाठी तुम्ही ऑफलाइन गणनेसाठी जात असाल तर मान्य आहे कारण जर तुम्ही मोठी फाइल अपलोड करत असाल तर मेमरी आकाराच्या निर्बंधामुळे मशीनला हाताळणे कठीण आहे ठीक आहे धन्यवाद